सेल कल्चर टेक्नॉलॉजी या व्याख्यानमालेत आपले पुन्हा एकदा स्वागत आहे हा या व्याख्यानमालेचा दुसरा आठवडा आहे आणि आज आपण या दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या व्याख्यानाला सुरूवात करत आहोत या व्याख्यानाचा मुख्य मुद्दा म्हणजे सेल कल्चर प्रयोगशाळेचा आराखडा आणि आखणी अनेक पुस्तकांमध्ये यांची विविध प्रकारची माहिती तसेच त्यांचे ठळक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत परंतु या व्याख्यानात मी माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार या प्रयोगशाळेची रचना संपूर्ण जगात कशी असायला हवी ते सांगेन तसेच यात येणाऱ्या आर्थिक मर्यादा आणि याचे विविध हेतु याबद्दल बोलेन माझ्या दृष्टीने यात पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला या स्थापनेचा मुख्य उद्देश काय आहे किती मोठा किंवा किती लहान याबद्दल मी बोलत नाही आहे उदाहरणार्थ समजा तुम्हाला अशी प्रयोगशाळा स्थापन करायची आहे ज्यात तुम्हाला पेशीविज्ञान किंवा डेव्हलपमेंटल बायोलॉजीचा अभ्यास करायचा आहे किंवा तुम्हाला एक छोट्या स्वरूपातील प्रयोगशाळेची आवश्यकता असेल तर त्यासाठी लागणाऱ्या गरजा वेगळ्या असतील याखेरीज तुम्हाला बायोसेन्सर प्रयोगशाळेची ज्यात पेशींचा सेंसर म्हणून वापर केला जातो किंवा ज्यात पेशींवर आधारित तंत्रज्ञान वापरले जाते अशा प्रकल्पाची उभारणी करायची आहे तर त्याच्या गरजा वेगळ्या असतील तर त्याबद्दल मी बोलत आहे तुमच्या गरजा वेग वेगळ्या असतील त्याचप्रमाणे जर तुम्ही टिशू इंजीनीरिंग प्रयोग शाळेविषयी विचार करत असाल ज्यामध्ये पेशी उती यांची पदार्थांसोबत होणारी परस्पर क्रिया अभ्यासायची असेल तर यासाठी गरजा वेगळ्या असतील जर तुम्हाला रसायनशास्त्रातील अभ्यास म्हणजे वेगवेगळ्या फ्लूरोसंट रेणूंचा शोध घ्यायचा असेल किंवा कर्करोगाविरोधी औषधांचा अभ्यास किंवा नवीन तयार केलेल्या एखाद्या पदार्थाचा अभ्यास करायचा असेल तर यासाठी आपल्या गरजा वेगळ्या असतील उदाहरणार्थ मी पटकन येथे लिहून दाखवतो हे दुसऱ्या आठवड्यातील दुसरे व्याख्यान आहे म्हणजे W 2 L 2 आणि आज आपण येथे सेल कल्चर प्रयोगशाळेचे आराखडे व आखणी याबद्दल बोलत आहोत जसे मी तुम्हाला आत्ता सांगितले वेगवेगळ्या प्रकारच्या हेतूंसाठी प्रयोगशाळेची आखणी ही वेगवेगळी असते तर आतापर्यंत आपण सेल बायोलॉजी प्रयोगशाळेविषयी बोलतो ज्यात मुख्यत्वे पेशीविज्ञान व डेव्हलपमेंटल बायोलॉजीचा अभ्यास केला जातो उदाहरणार्थ पेशी आधारित बायोसेन्सर किंवा पेशी उती अभियांत्रिकी किंवा पेशीचे रसायनविज्ञान यावर काम केले जाते अजून म्हणजे विविध औषधांचा प्रभाव जाणून घेणे त्यांची पेशींसोबत होणारी परस्पर क्रिया आणि फक्त औषधच नव्हे वेगवेगळ्या फ्लूरोसंट रेणूंचा देखील अभ्यास केला जातो अशी प्रयोगशाळा त्याच प्रमाणे पेशी उती अभियांत्रिकी विभाग ज्यात प्रामुख्याने पेशी उती यांची विविध घटकांसोबत होणारी क्रिया व पेशी आधारित बायोसेन्सर यांचा अभ्यास केला जातो असे विविध प्रकार पाहिले त्याचप्रमाणे सेल अँड डेव्हलपमेंटल बायोलॉजी अभ्यासण्यासाठी जर सेल कल्चर प्रयोगशाळा हवी असेल तर त्यांना सेल लाईनची नियमित देखभाल करण्याची गरज असेल त्यात देखील तुम्ही कुठल्या प्रकारच्या डेव्हलपमेंटल बायोलॉजीचा अभ्यास करत आहात यावर देखील अवलंबून आहे तुम्ही कदाचित इन विवो प्रकाराचा ज्यात प्राण्यांचा किंवा त्यांच्या हिस्टोलॉजीचा अभ्यास केला जातो किंवा दुसरं म्हणजे इन विट्रो डेव्हलपमेंटल बायोलॉजी ज्यात तुम्ही शरीर प्रणालीच्या बाहेर पेशी वेगळ्या करून अभ्यासत असाल तर तुम्हाला सेल लाईन व प्रायमरी कल्चरची गरज असेल याबद्दल अधिक तुम्हाला नंतर सांगेनच सेल बायोलॉजीच्या दृष्टीने जर का तुम्ही काम करत असाल तर त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या सेल लाइन आणि इतर काही गोष्टींचा समावेश होतो हे आणि असे अनेक प्रकार यात आहेत पाचवा प्रकार ज्यात फक्त सेल कल्चर प्रणाली निर्माण करण्यासंबंधी काम केले जाते अशा काही प्रयोग शाळा आहेत जेथे खास करून सेल कल्चरसाठी माध्यम विकसित केले जाते त्यात विविध सबस्ट्रेट देखील विकसित केले जातात त्यानंतर एक नव्याने विकसित होणारे क्षेत्र म्हणजे बायो मेम्स बायो मेम्स चा अर्थ मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टम्स असा आहे काही पेशींवर आधारित असलेले बायो मेम्स सध्या विकसित केले जात आहे जसे की कॅम्पेनॉट चेंबर्स याविषयीचे इतर माहिती आपण पुढे बघू ज्यात अधिक विकसित केलेले कॅम्पेनॉट चेंबर्स आणि बायो रोबोटिक्स आणि तत्सम क्षेत्राचा समावेश आहे पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे समजून घेणे की आपला यामागे नेमका हेतू काय आहे कारण यात अनेक मर्यादा आहे या मर्यादांमुळे आपल्याला अगोदर आपला उद्देश व हेतू माहीत असायला हवा म्हणून आपण अगोदर याची महत्त्वाची कार्य समजून घेऊ याचे उद्दीष्टे किंवा हेतू समजून घेऊया या हेतूंबद्दल आपण मागच्या पृष्ठावर पाहिले हे पहा येथे मी याचे हेतू सांगितले आहेत तर कुठल्या प्रकारची प्रयोगशाळा असायला हवी हे तुमचा हेतू ठरवतो एकदा हेतू ठरला की त्यानंतर प्रश्न येतो तो म्हणजे यातील मर्यादा संपूर्ण जगभरात या विषयात एक सामायिक मर्यादा दिसते जी खरेतर यासाठी लागणारा खर्च किती यावर अवलंबून नाही ती म्हणजे जागा संपूर्ण जगात या प्रयोगशाळेसाठी जागा ही एक महत्त्वाची मर्यादा आहे जर तुम्ही नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हेल्थ मेरीलँड बेथेस्डा National Institute of Health Maryland Bethesda येथे गेलात तर तुम्हाला दिसेल की तेथे सेल कल्चर साठी असलेली जागा ही एका छोट्याशा खोली एवढी आहे आणि त्या छोट्याशा जागेत जवळपास तीन ते चार व्यक्तींचा गट एकत्रितपणे काम करतो म्हणून मी म्हणतो संपूर्ण जगात अशा प्रकारच्या प्रयोगशाळा उभारण्यासाठी जागा ही अतिशय महत्त्वाची बाब आहे ही प्रयोगशाळा आधुनिक तंत्रज्ञान असलेली हवी असल्यास त्यात याला लागणारे विशिष्ट तंत्रज्ञान जसे की व्हॅक्युम आणि इतर तत्सम सुविधा असायला हव्या म्हणजे जागेची कमतरता ही एक मोठी मर्यादा आहे जागेची कमतरता असेल तर त्यासोबतच त्या जागेचे व्यवस्थापन ही एक दुसरी मर्यादा असू शकते इथे संपूर्ण जागेचा आराखडा ठरवणे हा महत्त्वाचा भाग ठरतो जागेची मर्यादा ही एक अतिशय महत्त्वाची बाब आहे आपण असे समजू जागेची कमतरता हा पहिला मुद्दा आणि जेव्हा अशी मर्यादा असते त्यावेळेस आपण त्या जागेत कुठल्या प्रकारची उपकरणे ठेवू शकतो हा झाला दुसरा मुद्दा जागेच्या कमतरतेविषयी आपण पुन्हा एकदा नंतर बोलु आर्थिक सहाय्य हा पुढचा महत्वाचा मुद्दा जेव्हाही आपण प्रयोगशाळेची स्थापना याविषयी बोलतो त्यावेळेस त्यासाठी आर्थिक मर्यादा नेहमीच असतात त्यासाठी योग्य असे व्यवस्थापन हवे इथे या बाणांनी मी प्रयोगशाळेसाठी लागणारी जागा व अर्थसहाय्य दाखवले आहे ज्याचे नीट व्यवस्थापन व्हायला हवे आणि त्यानंतर तुमचा पुढचा हेतू काय आहे त्यावर आपण पुढील गोष्टी ठरवू शकतो त्यापुढची महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला प्रयोगशाळेत हव्या असलेल्या आधुनिक सोयी याचा अर्थ काय उदाहरणार्थ समजा या प्रयोगशाळेत वेगवेगळ्या सेल लाईन या कायम ठेवल्या जातात सेल लाईन बद्दल आपण मागच्या आठवड्यात जाणून घेतले आहे तर या सेल लाईन तुम्हाला प्रत्येक आठवड्याला सब कल्चर करायचे आहे म्हणजे त्यांची नियमित वाढ होत राहील आणि ते तुम्ही तुमच्या प्रयोगासाठी वापरू शकाल अशा परिस्थितीत कदाचित तुम्हाला अत्याधुनिक सूक्ष्मदर्शकाची गरज नसेल तुम्हाला फक्त पेशींची वाढ सूक्ष्मदर्शकाखाली बघायची आहे असा हेतू असेल तर तुम्हाला अत्याधुनिक सूक्ष्मदर्शकावर खर्च करण्याची गरज नाही याउलट समजा या प्रयोगशाळेत बऱ्याच प्रमाणात पेशीविज्ञानाचा अभ्यास होणार असेल तर अशा वेळेस आपल्याला अत्याधुनिक सूक्ष्मदर्शकाची गरज राहील यावेळेस असा सूक्ष्मदर्शक आपण घेऊन त्यास प्रयोगशाळेत योग्य त्या ठिकाणी ठेवू शकतो म्हणूनच तुमची उद्दिष्टे आणि हेतू ते अतिशय स्पष्ट असायला हवीत ज्यामुळे असे निर्णय तुम्ही घेऊ शकाल यात अजून एक महत्वाची बाब म्हणजे पुढच्या दहा वर्षात यात होऊ शकणारा विस्तार म्हणजेच तुमच्याकडे याविषयी भविष्यातील स्पष्ट योजना असायला हवी कदाचित तुम्ही नवीन म्हणून सुरू करीत आहात तर अशा वेळेस तुम्हाला भविष्यातील विस्ताराची कल्पना नसेल असे बऱ्याच वेळा घडते मी जेव्हा जेव्हा अशी प्रयोगशाळा उभारण्यासाठी इच्छुक असलेल्या उद्योजकांना याबद्दल मार्गदर्शन करतो तेव्हा मी त्यांना याविषयी कल्पना देतो हीदेखील कल्पना देतो की कदाचित तुम्हाला आज यावर स्पष्ट मत नसेल परंतु भविष्यात तुम्ही याचा विस्तार करण्याबाबत विचार करू शकता तर मग अशा वेळेस काय करायचे अशा वेळेस संपूर्ण जागा वापरू नये काही जागा राखीव ठेवावी म्हणजे ती अतिरिक्त जागा म्हणून उपलब्ध राहील उद्या जर का भविष्यात समजा पाच वर्षानंतर तुम्हाला वाटले तर ही जागा तुम्ही त्यावेळेस उपयोगात आणू शकाल भविष्यात जेव्हा जागेसाठी गरज निर्माण होईल त्यावेळी "मी संपूर्ण जागा वापरुन घेतली असे करायला नको होते" असे तुम्हाला वाटणार नाही हा दूरदृष्टीपणा अतिमहत्वाचा असतो आपली वृद्धी होते आपल्या अपेक्षा बदलत असतात किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला नवीन सुविधांची गरज भासू शकते हे लक्षात घ्यायला हवे इथे एक महत्वाची गोष्ट आपल्याला कळली की जागेचे व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवस्थापन हे दोन्ही किती गंभीर विषय आहेत याबद्दल मी तुम्हाला एक संकल्पना सांगतो मी विसरण्याआगोदर इथे लिहून ठेवतो प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला हवे की भविष्यात वापर करण्यासाठी आपण अतिरिक्त जागा ठेवायला हवी ही महत्वाची बाब आहे तसे केले नाही तर भविष्यात तुम्हाला वाटेल की कदाचित मी अगोदर अशी अतिरिक्त जागा ठेवायला हवी होती जी मला आता कामात आली असती यानंतर जो मुद्दा येतो तो म्हणजे आधुनिक सोयी सुविधा तुम्हाला यात किती आधुनिक सोयी सुविधा हव्या आहे भविष्यातील विस्तार हा एक मुद्दा झाला तो मी इथे लिहितो पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात कुठल्या स्तराची बायोसेफ्टी अपेक्षित आहे बायोसेफ्टी चा स्तर हा देखील एक महत्त्वाचा हेतू आहे याचा अर्थ काय हा देखील याचा एक पैलू आहे समजा मला एका अतिशय प्राणघातक विषाणू सोबत प्रयोग करायचा आहे जसे की इबोला विषाणू जो की एक प्रकारचा बायोटेररिस्ट एजंट आहे किंवा मारबर्ग विषाणू जिथपर्यंत मला माहित आहे संपूर्ण जगात केवळ तीन ते चार प्रयोगशाळा आहेत जे या स्तरावरील काम करू शकतात समजा यासारखे दुसरे म्हणजे मला क्षयरोगाच्या एका अतिशय प्राणघातक प्रजातीसोबत काम करायचे आहे तर काय मी हे करू शकतो असे करत असताना मला स्वतःला या रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे तसेच माझ्यासोबत काम करणाऱ्या इतर व्यक्तींनाही असा संसर्ग होण्याची शक्यता आहे एवढेच नसून जर हा विषाणू या प्रयोगशाळेतून बाहेर पडला तर तो बऱ्याच मोठ्या प्रमाणावर समाजात संसर्ग पसरवू शकतो हे विषाणू अतिशय प्राणघातक आहेत हा एक महत्त्वाचा उद्देश्य असू शकतो तुम्हाला आठवत असेल आपण येथे त्याचे हेतू लिहिले आहे यामध्ये पुढे पाहायचे झाले तर आपण यात काही नवीन मुद्दे जोडू शकतो जसे की तुम्ही संसर्गजन्य रोगाचा किंवा विषाणूंच्या संबंधित काम करत आहात काय येथे बायो सेफ्टी महत्त्वाची ठरते या उलट जर तुम्ही सामान्य सेल लाईन सोबत काम करत असाल तर यासाठी बायो सेफ्टी चा विशेष फरक पडत नाही अशा परिस्थितीत बायो सेफ्टी नसलेल्या वातावरण काम केले तरी चालते उदाहरणार्थ तुम्ही शरीरातून प्रत्यक्षपणे पेशी घेऊन त्यावर काम करीत आहात अजून एक महत्त्वाचा नवीन मुद्दा म्हणजे जसे की आपण पेशीविज्ञान या क्षेत्रात काम करीत आहोत त्यात तुम्ही ट्रान्सजेनिकवर काम करीत आहात की डी ट्रान्सफर वर काम करीत आहात किंवा नॉकआउट वर किंवा आर वर काम करीत आहात याच्यासाठी एका विशिष्ट स्तरावर काळजी घ्यायला हवी कारण ज्या क्षणी तुम्ही डी किंवा कुठल्याही प्रकारचे जनुकीय पदार्थ हाताळत असाल तेव्हा या संबंधीचे नियम पाहायला हवे यासाठी काही नियम आणि कायदे आहेत तसेच जमिनीचे कायदे आहेत तुम्ही भारतात असो किंवा कुठल्याही देशात असो प्रत्येक देशाचे यासंबंधी अतिशय कडक नियम व कायदे आहेत तुम्हाला हे नियम व कायदे प्रयोगशाळेचा आराखडा बनवण्यापूर्वी माहीत हवे नाहीतर कदाचित नंतर तुम्हाला कळेल की येथे हवेचे नीट व्यवस्थापन नाही किंवा या इमारतीत योग्य प्रकारची बचाव प्रणाली नाही ज्यामुळे इतरांचा जीव धोक्यात पडेल या अतिशय गंभीर स्वरूपाच्या बाबी आहेत यामध्ये तुम्हाला अतिशय स्पष्टता हवी कारण या गोष्टी फक्त तुमच्यासाठीच नव्हे तर इतरांसाठी देखील घातक आहेत म्हणून मी सांगतो जोपर्यंत या सर्व महत्वाच्या बाबी तुमच्या मनात स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही याची सुरुवात करू नये म्हणून मी हे सर्व मुद्दे येथे लिहत आहे की नेमके याची गरज काय याचा उद्देश काय आहे या गोष्टी तुम्हाला पुस्तकात सापडणार नाही परंतु जेव्हा तुम्ही प्रयोगशाळेत काम करणार तेव्हा या महत्वाच्या ठरतील पुस्तकांमध्ये या गोष्टी दुर्लक्षित केल्या जातात परंतु व्यवहारी वास्तव असे आहे की जेव्हा तुम्ही हे करणार त्यावेळेस कदाचित तुम्हाला कळेल की अरे ही प्रक्रिया इथे करता येणार नाही किंवा असे करणे या प्रयोगशाळेत अथवा इमारतीत वर्ज्य ठरेल आणि हा मुद्दा बरोबर देखील आहे कारण काही इमारती खरे पाहता या हेतूंसाठी बनलेल्या नसतात म्हणून मी पुन्हा सांगतो या गोष्टी तुमच्या मनात अतिशय स्पष्ट हव्यात की तुम्हाला कुठल्या स्तरापर्यंत बायोसेफ्टी ची गरज आहे याचे अनेक स्तर आहेत जसे की बायोसेफ्टी लेव्हल १ बायोसेफ्टी लेव्हल २ बायोसेफ्टी लेव्हल ३ आणि बायोसेफ्टी लेव्हल ४ तुमच्यापैकी जे याविषयी अधिक जाणून घेण्यास इच्छुक आहेत ते "द हॉट झोन" नावाचे पुस्तक वाचू शकता हे पुस्तक ऑनलाइन मिळेल किंवा मी त्याची ई प्रत तुम्हाला देईल या पुस्तकात एका प्राणघातक विषाणूचा उगम प्रसार आणि त्याचा मानव जातीवर झालेला प्रभाव अतिशय मनोरंजक पद्धतीने सांगितला आहे तर हा मुद्दा होता biosafety level बायोसेफ्टी लेव्हल जो अतिशय महत्वाचा विषय आहे त्यात सुद्धा मी तुम्हाला सांगितले की तुम्ही डी वर काम करत आहात किंवा न्यूक्लिक एसिडवर काम करत आहात किंवा यासारखे इतर काही हे लक्षात ठेवायला हवे पुढचा महत्वाचा उद्देश म्हणजे प्रयोगशाळेत तुम्ही जिवंत प्राणी वापरणार आहात का दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर तुम्ही प्रायमरी कल्चर वापरणार आहात का प्रायमरी कल्चर हे आपण सरळ सरळ प्राणी शरीरापासून किंवा त्यांच्या उतींपासून मिळवतो एक तर त्यासाठी तुम्हाला प्राण्याचा बळी द्यावा लागतो किंवा तुम्ही त्याच्या त्वचेचा भाग घेऊन नंतर तिथे प्राथमिक उपचार केले तर तो प्राणी पुन्हा जगू शकतो जर तुम्हाला एखादा प्राण्याचा बळी देऊन त्यापासून टिशू मिळवायचे असतील तर यासाठी तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या सुविधा लागतील जेव्हा आपण प्राण्यांचा बळी देण्याबद्दल बोलतो तेव्हा त्यांच्या उरलेल्या पार्थिव शरीराची कशी विल्हेवाट लावायची हे देखील ठरवावे लागते प्राण्याचा बळी मानवी रीतीने आणि नैतिक रीतीने असावा अशी यातली एक मुख्य अट आहे यासाठी अनेक मार्ग आहेत आपण त्यांविषयी पुढे बोलू त्यानंतर तुम्हाला प्रयोगासाठी किती प्राण्यांचा बळी द्यायचा आहे आणि हवे ते टिशू काढल्यावर त्यांच्या पार्थिव शरीराची विल्हेवाट कशी लावणार हे दोन महत्वाचे मुद्दे यात आहेत ते कुठे पुरणार किंवा कुठे ठेवणार या नैतिक बाबी आपल्याला ठरवायला लागतील जगात जिथे जिथे अशा प्रकारचे प्रयोग केले जातात अशा संस्थांमध्ये एनिमल इथिक्स कमिटी असते यासाठी काही परवानग्या किंवा मंजूरी घ्याव्या लागतात त्या कुठल्या कुठल्या हे तुम्हाला माहिती हवे यात काही प्राण्यांविषयी सूट आहे माशांसंबंधी आणि काही कमी प्रगत असलेल्या प्राण्यांसोबत जसे की ड्रोसोफिला असे काम करताना अशा नैतिक मंजुरीची गरज नाही परंतु इतर प्राणी जसे रोडेन्ट गिनी पिग्ज यांना अशा मंजुरीची गरज आहे तुम्हाला नेमक्या कुठल्या प्रकारच्या मंजुरीची गरज आहे तर जेव्हा जेव्हा आपण सजीव प्राण्याबद्दल किंवा त्यांच्यापासून मिळणाऱ्या प्रायमरी कल्चर बद्दल बोलतो तेव्हा हा मुद्दा लक्षात असायला हवा प्राण्याची बळी द्यायची पद्धत त्याच्या मृत शरीराची योग्यरीत्या विल्हेवाट लावणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यासाठी नैतिक मंजुरीची गरज आहे की नाही हे मुद्दे या भागात येतात तुम्हाला कळलेच असेल आपण प्रयोगशाळेचा आराखडा जाणून घेण्याअगोदर इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या आपण हा मुद्दा इथे थांबवू आणी पुढच्या व्याख्यानात आपण एका आधुनिक प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या इतर गरजा त्यांचे महत्त्व याविषयी अधिक जाणून घेऊ तुम्ही यावर विचार मंथन करा